प्राणी पेशी संवर्धनाच्या व्याख्यानमाले मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण सहाव्या आठवड्यातील चौथ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहोत तर तुम्हाला आठवत असेल पाचव्या आठवड्यात शेवटच्या व्याख्यानांमध्ये आपण कोठे थांबलो होतो आणि मी तुम्हाला सांगितले होते की आपले ध्येय सोडू नका कारण मायलिनेशन ची प्रक्रिया समजून घेतल्यानंतर काही काळाने आपण पुन्हा तिथे येणार होतो तर आता तुमच्याकडे अडल्ट हिपोकॅम्पस पेशी आहेत त्याचबरोबरीने तुमच्याकडे पिरॅमिडल पेशी इंटरनल न्यूरॉन्स एस्ट्रोग्लिया आणि ओलीगोडेंडरोसाईट आहेत तर आता तुम्ही या पेशी वेगळ्या करू शकता जर तुम्हाला तुमचा अडल्ट टिशू मिळाला असेल आणि येथे आपण सुरू केले होते तर हा तुमचा हिपोकॅम्पस न्यूरॉनच्या टिशूचा एक भाग आहे तर हेच साध्य करण्याचा मार्ग म्हणजे प्रथम तुम्हाला या स्वतंत्र पेशी वेगवेगळ्या करावे लागतील आणि त्यांच्यामध्ये संपर्क निर्माण करावा लागेल तर ही त्यांची संख्या आहे तर यामध्ये तुमच्याकडे पिरॅमिडल पेशी इंटरनल न्यूरॉन्स एस्ट्रोग्लिया आणि ओलीगोडेंडरोसाईट आहेत आणि या सर्व पेशी वेगळ्या करण्यासाठी आपल्याला एक डीसोसिएशन प्रोटोकॉल हवा की त्याबाबत मी आधीच बोललो होतो तर पुढचे म्हणजे तुम्हाला या सेल्स दिसोसिएट करावे लागतील तर यापेक्षा तुम्ही वेगळ्या कशा करणार तर त्यापैकी एक मार्ग म्हणजे आपण त्याबद्दल बोलू पण आता आपण आहोत सहाव्या आठवड्यातील चौथ्या व्याख्यानामध्ये W6 L4 तर येथे आपण आहोत आणि आणि तुम्ही बोलता का की हे हिप्पोकॅम्पस आपण कसे वेगळे करू शकतो तर पुन्हा एकदा मी विस्तृत यादी करतो ज्यामध्ये पिरॅमिडल न्यूरॉन्स इंटरनल न्यूरॉन्स एस्ट्रोग्लिया आणि ओलीगोडेंडरोसाईट आणि त्याचबरोबर मायक्रोग्लिया यासारखे एस्ट्रोग्लिया सुद्धा आहे तर त्यांचे परेशान ची सोप्यात सोपी पद्धत म्हणजे डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशनडेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन म्हणजे नेमके काय तर यापैकी प्रत्येक पेशी ज्यावेळेस वेगळी करता त्या वेळेस ती तुम्हाला त्यांच्या संपूर्ण संख्यांमधील आकाराच्या फरकावरून वेगळ्या करावा लागेल तर उदाहरणार्थ ज्या वेळेस तुम्ही पिरॅमिडल न्यूरॉन्सबाबत बोलतो तर डीसोसिएशन झाल्यानंतर त्या वेळेस ते पूर्णपणे नष्ट होतात जर आपण अडल्टबद्दल बोलत असू तर ते त्यांचे प्रोसेस सोडून देतात आणि हे झाल्यानंतर ते जवळपास असे दिसतील विरुद्ध बाजूला तुम्हाला थोड्याशा लहान इंटर न्यूरॉन दिसतील आणि जर तुम्हाला ओलीगोस दिसल्या तर त्या त्याहीपेक्षा लहान दिसतील आणि याच्या पेक्षाही लहान म्हणजे मायक्रोग्लिया ह्या तुम्हाला शक्यतो दिसणार नाहीत त्याचबरोबरीने तुमच्याकडे एस्ट्रोसाईट आहेत की ज्या जवळपास साईट सारख्या दिसतात तरी या विकासाच्या प्रक्रियेमध्ये हे सर्व वेगवेगळ्या वेळेला तयार होतात तर दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर या सर्वांच्या विकासाची प्रक्रिया ही वेगवेगळी असते तरी या सर्वांची गरज आहे ती वेगवेगळे आहे तर यातून सोपा मार्ग म्हणजे जो आपण करू शकतो तर यापैकी प्रत्येक पेशीला वेगवेगळी घनता आहे की जी मुख्यत्वे त्यांच्या मास आणि व्हॉल्युमशी निगडित आहे आणि त्यानंतर तुम्ही या पेशी वेगळ्या करू शकता पण त्यासाठी तुम्हाला आधी डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम तयार करावा लागेल तर डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम म्हणजे काय तर तुमच्याकडे एक न्यूट्रल लिक्विड आहे समजा ते सुक्रोज असेल किंवा त्यापैकी एखादी नवीन जे कायमस्वरूपी मागील 10 वर्षापासून वापरले जाते तर यासारखे काही तुमच्याकडे असेच काही मॉलिक्युल आहेत पण त्यात सुक्रोज नसेल कारण की त्याच्या ओस्मोमोलारिटी बाबत काही समस्या आहेत तरी आपण तुलनात्मक त्यांची ऑप्टिप्रेप की ज्यामुळे आपल्याला डेन्सिटी ग्रेडियंट समजायला सोपे जाईल तर आता तुम्ही वेगवेगळ्या डेन्सिटीचे सोलुशन बनवू शकता उदाहरणार्थ तुम्ही आता ऑप्टिप्रेप डेन्सिटी 1 ऑप्टिप्रेप डेन्सिटी 2 ऑप्टिप्रेप 3 घेऊन एकत्र करा व त्यामध्ये नंतर योग्य बफर D5 D6 टाका तर चला आता आपण एक सोपे उदाहरण घेऊ मी इथे डेन्सिटी 4 ते 6 फरकाने घेतो त्याच बरोबरीने ऑप्टिप्रेप सुद्धा घेतो परंतु मी येथे सुक्रोज घेणार नाही कारण त्याचे काही समस्या आहेत आणि त्याचबरोबर त्या समस्यांमध्येसुद्धा आपण जाणार नाही मी आता x मात्रामध्ये ऑप्टिप्रेप घेतो आणि मी येथे न्यूरॉनल पेशी जगवण्यासाठी y मात्रामध्ये बफर घेईन त्यानंतर मी त्याला विशिष्ट गुणोत्तरमध्ये एकत्रित करीन आणि मग मला एक ठराविक डेन्सिटी मिळेल आणि त्याला मी डेन्सिटी 1 म्हणू शकेल आता मी हे वेगवेगळ्या गुणोत्तरमध्ये एकत्रित करतो आता मला डेन्सिटी 2 मिळेल आणि आपण असे समजू डेन्सिटी 1 ही डेन्सिटी 2 पेक्षा जास्त आहे तरी याचा अर्थ म्हणजे डेन्सिटी 2 ही थोडीशी कमी आहे आता मी डेन्सिटी 3 बनवेल आणि आता माझ्याकडे डेन्सिटी 1 डेन्सिटी 2 डेन्सिटी 3 आहे आणि आता मला अजून एक डेन्सिटी 4 मिळेल आता मिळाला थोड्या कमी मात्रेमध्ये एकत्र करेल व त्याची मात्रा जवळपास 1 ml इतकी असेल तर आता माझ्याकडे डेन्सिटी 1 डेन्सिटी 2 डेन्सिटी 3 आणि डेन्सिटी 4 आहे तर आता आपण 4 ला धरून राहू तर आता मी एक पायपेट घेईल त्या पायपेटवर जास्त डेन्सिटीचा 1 ml चा थर देइल ते सुद्धा अतिशय नाजूक पद्धतीने तर आता डेन्सिटी 1 सर्वात वरती असेल तर तुम्ही हा थर का करता आणि हे शिकण्यासाठी मला खूप वेळ लागला आणि मग ते मी कृती आणि त्रुटीतुन शिकलो तर जेव्हा केव्हा तुम्ही पायपेटिंग कराल तर साधारणतः तुम्हाला पायपेट अशी धरावी लागेल परंतु तरीसुद्धा तुम्ही त्यातील फ्ल्यूड बाहेर सांडू शकता पण खरे तर हे डेन्सिटी ग्रेडियंट असे करत नाहीत डेन्सिटी ग्रेडियंट करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे तो असा असायला हवा तर ही बाजू पूर्णपणे झुकवणे काहीशी अशाप्रकारे ही जी एक विशिष्ट कोन तयार करेल आणि तो कोन हा शून्याच्या आसपास असतो त्याला खरोखरच असे धरायला हवे परंतु हे सर्व सरावाने साध्य होईल त्यासाठी कुठल्याही विज्ञानाची गरज नाही पण तुम्ही ते जवळपास अतिशय चांगले करू शकतात कोन जेवढा अचूक असेल लक्ष द्या त्याला तुम्ही आडवे करू शकत नाही नाहीतर ते वाहून जाईल येथे तुम्ही अरुंद टोकाची पायपेट वापरायला हवी ते सुद्धा अतिशय नाजूकपणे व काळजी घ्यावी की त्यावर थर चढू नये काहीसा अशाप्रकारे तर येथेच तुमचा पाइपेट टीप असेल आणि अजून पुढे गेला तर खरं म्हणजे जर तुमच्याकडे थोडीशी मार्जिन असेल तर तुम्ही हळूहळू त्यावर थर चढवू शकता तुम्ही काय केले तुमचा एक आहे आणि तो तुम्हाला काय थोडासा तिरपा ठेवायला लागेल आणि त्यानंतर आत मध्ये त्याला हळू सेटल होउ द्या आणि त्यानंतर पुढील चढवा आहे तुमची डेन्सिटी 1 हे आहे डेन्सिटी 2 आणि त्यानंतर सर्वात वर डेन्सिटी 3 आणि हे सर्व अतिशय नाजूकपणे व्हायला हवे विश्वास ठेवा हे खरोखरच इतके सोपे नाही आणि मग त्यावर ती तुम्हाला जे हवे आहे ते म्हणजे परत एकदा डेन्सिटी 3 आणि त्यावर डेन्सिटी 4 आहे तर आता तूम्ही वेगवेगळ्या डेन्सिटी चा थर देताय जेथे सर्वात जास्त डेन्सिटी येथे आहे दुसरी सर्वात जास्त येथे तिसरी सर्वात जास्त येते आणि चौथी येथे तर सर्वात वरती यापैकी सर्वात हलके असेल सर्वात वरती तुमच्याकडे येते दिसत आहेत आणि त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत एका विशिष्ट बफर मध्ये मी तुम्हाला सांगितले होते की याचे थर तयार करा तर उदाहरणार्थ लेयर 1 लेयर 2 लेयर 3 लेयर 4 तर आता तुम्ही हे थर तयार केले आहेत आपण त्याला असे म्हणू की हे थर जवळपास 4 ml किंवा 6 ml चे आहेत ते काही असू द्या मी तुमच्यावर सोपविल कारण ते पेशीच्या प्रकारावर अवलंबून असते जर तुम्ही तेथे पँक्रियाटिक सेल्स वापरल्या तर त्यामध्ये तुम्हाला आयलाइट्स ऑफ लांगरहांस आणि बाकीच्या गोष्टी यांचा थर तयार होईल परंतु तर्क तोच असेल की तुम्हाला थर तयार करून या पेशी वेगळ्या करायचा जसे की आपण फुप्फूस किंवा वृक्कावरसुद्धा करू शकतो परंतु त्याला वेगळ्या कॉन्सन्ट्रेशन ची गरज आहे परंतु डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रींफ्युगेशनचा जो तर्क आहे तो तसाच राहील आणि याचे कारण म्हणजे कि मी का न्यूरॉनल केस उचलली म्हणजे इतिहासातील डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रींफ्युगेशनचा खुप सार्या प्रकारांपैकी नुकताच डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रींफ्युगेशन हा प्रकार दुसऱ्या पेशी प्रकारांसाठी वापरला आहे तर आता या डेन्सिटी ग्रेडियंट कॉलममध्ये तुम्ही काय केले आहे मी तुम्हाला काय सांगितले होते तुम्ही एक डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम तयार करा तर डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम म्हणजे काय हा आहे तुमचा डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम की ज्याच्यामध्ये आपल्याकडे डीसोसिएटेड सेल्स एकदम वरील पातळ थरावर आहेत तर या पेशी तुम्हाला वेगळ्या करायचा आहेत यामध्ये खूप सार्या मोठ्या पेशी लहान पेशी त्याहूनही लहान पेशी आणि खूप लहान पेशी अशा एकत्रित आहे आता अजून एक गोष्ट की मी तुम्हाला कधी असे म्हटले नाही तुम्ही जा आणि डेन्सिटी काय आहेत हे माहीत करून घ्या परंतु मागील 56 वर्षापासून जी लोक यावर काम करत आहेत किंवा ज्यांना याबाबत त्याची तात्विक बाजू माहित आहे त्यांना जवळपास अशी कल्पना येऊन गेली आहे की एखाद्या विशिष्ट पेशीची डेन्सिटी काय असू शकेल आता तुम्ही हे घेऊ शकता त्याचे झाकण बंद करा आणि मग त्याला सेंट्रीफ्यूज मध्ये फिरण्यासाठी सोडून द्या तर ज्या वेळेस हे सेंट्रीफ्यूज मध्ये फिरत असते त्यावेळी तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजे काय की एकदम वरच्या थरावरील जे सेल्युलर घटक आहेत त्यांच्यासाठी अपवादात्मक थीक बँड असायला हवा बरेच लोक तुम्हाला नेरो बँड वापरायला सुचवतील पण खूप वर्षांनी मला असे समजले की ते काम करत नाही परंतु जर एकदा तुम्ही ते फिरवले म्हणजे फिरवले तर आता काय होऊ शकते की ज्यामध्ये आपण सेल डेन्सिट वर अवलंबून आहोत त्याच्यात आपण वेगवेगळे भाग केले आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर माझ्याकडे डेन्सिटी कॉलम आहेत जसे की d 1 d 2 d 3 d 4 d 5 d 6 d 7 d 1 d 2 तसे पाहायला गेले तर मी तोच नमुना पाळत नाही फक्त तुम्हाला समजावे म्हणून मी येथे d 5 d 6 d 7 असे करेल आता या पेशी त्यांच्या वेगवेगळ्या नुसार सेटल डाऊन झाले आहेत आणि त्यांच्या योग्य डेन्सिटी मध्ये जाऊन बसले आहेत दुसऱ्या शब्दात जर खरोखरच तुम्ही या डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रींफ्युगेशन तंत्रामध्ये प्रगत झालात तर तुम्ही पेशींचा आकार आणि त्याच्या आकारमानावरूनही त्यांना वेगळे करू शकता ही सर्वात स्वस्त आणि सोपी अशी पद्धत आहे परंतु याला खूप ऑप्टिमाइझशन प्रोटोकॉल ची गरज आहे ज्यामधून तुम्हाला अगदी कठोरपणे ऑप्टिमाइझशन करावे लागेल परंतु डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रींफ्युगेशनच्या मूलभूत गोष्टी ह्या आहेत जर तुम्हाला हे तंत्रज्ञान व्यवस्थित समजले असेल आणि तुमच्या या तंत्रज्ञानावर हात साफ झाला असेल तर पुढील पाऊल म्हणजे तुम्ही या तंत्रज्ञानाबाबत त्याचे भौतिकशास्त्र समजून घ्यायला आहे आता या गोष्टीची प्रात्यक्षिक बाजू पाहूया त्याबाबत मी अजूनही बोललो नाहीये आता आपण पेशी वेगळ्या केल्यात उत्तम ज्या वेळेस तुम्ही या पेशी वेगळ्या करता आणि त्यांना बाहेर काढता तर अशा वेळेस तुम्हाला प्रत्येक स्तरावर काय दिसते तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बँड तयार झालेली दिसते परंतु तुम्ही येथे हे बँड कसे वेगळे करता कारण ते सोपे नाही उदाहरणार्थ मला येथे तीन वेगवेगळ्या झोन्समध्ये तीन वेगवेगळे बँड मिळाले आहेत आणि आता आपल्याला जवळपास बायोकेमिस्ट्री लॅब मधील हमिल्टन सिरिंज सारखे काहीतरी असायला हवे परंतु ते हमिल्टन नको परंतु त्यासारखे जे काही आहे तुम्ही त्याच्याजवळ घेऊन जाऊ शकता आणि त्या बँड ला तिथून वेगळे करा एका वेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये ते काढून घ्यावे लागेल एकदा जर तुम्ही या पेशी बाहेर काढल्या तर तुम्हाला कल्पना येणार नाही की कुठल्या बँडमध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत तर हा बँड एक आहे हा बँड दोन आहे तर हा बँड तीन आहे तर आता या पेशींचे कॅरेक्टरायझेशन करण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती वापरावे लागतील एक म्हणजे इमिनोसायटो केमिकल वे आणि दुसरी म्हणजे त्या पेशींची व्यवस्थित वाढ होऊ देणे आणि त्यानंतर त्यांची मोर्फोलॉजी पाहणे जसजसा वेळ जातोय तसे या पेशी कशा प्रकारे वाढतात याचे निरीक्षण करणे आणि मग कुठल्या बँडमध्ये कोणत्या पेशी आहेत हे पाहणे तर काही तंत्रज्ञानापैकी अशा काही तंत्रज्ञान आहेत की जे वर्षानुवर्षे आपण वापरत आलेलो आहोत मी पुन्हा एकदा हिपोकॅम्पस न्यूरॉनकडे येईल बराच वेळ झाला पण यान्यूरॉनकडे आलो नाहीत की जेथे तुम्हाला ओलीगोडेंडरोसाइट्स आणि बाकी पेशी प्रकार आहे मी त्याकडे पुन्हा येईल तर इथे मी थोडासा प्रकाश टाकू इच्छितो तर हे मूलभूत तंत्रज्ञान आहे जर एखाद्याला डिफाइन सिस्टीम व्यवस्थित विकसित करायचे असेल तर त्याला या सर्व तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य मिळवावे लागेल सध्या एम्ब्र्योनिक न्यूरॉनसाठी हे विशिष्ट तंत्रज्ञान वापरतात येथे अजून एक गोष्ट आहे त्याला आपण निकोडेन्झ म्हणतो तुम्हाला ते सध्या मिळणार नाही कारण त्याचे उत्पादन सध्या थांबवले आहे पण ते जवळपास ओप्टीप्रेप सुक्रोजसारखे आहे तुम्ही सुक्रोज वापरू शकता परंतु सुक्रोजबाबत एक समस्या आहे जी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय कारण खूप सार्या पेशींना विशिष्ट उस्मोलारिटी आहे परंतु सुक्रोज ज्या प्रकारचा मॉलिक्युल आहे तो अशा पेशींना नष्ट करतो कारण अशावेळेस पेशी ह्या उस्मोटिक डिसबॅलन्स तयार करतात पण तुम्ही खरोखरच खूप हुशार आणि काळजी घेणारे असाल तर तुम्हाला हे साध्य होईल परंतु मी तुम्हाला हे सूचित करणार नाही जोपर्यंत तुम्ही या तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवत नाहीत तर आता मी अशी विनंती करीन की ओप्टीप्रेप किंवा निकोडेंन्झसारखे तुमच्याकडे असायला हवे परंतु जवळपास तुम्हाला मिळणार नाही कारण मला जसे आठवते तसे सुमारे 17 वर्षांपूर्वी आणि त्यावर काम करणारे गट हे सर्व थांबवले आहे परंतु हे सर्व वेगळे सबस्ट्रेट होत आहेत आणि तुम्ही त्याला डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन साध्य करण्यासाठी वापरू शकता या पेशी वेगळ्या करण्याचा अजून वेगळे मार्ग आहेत परंतु ते आपण आपल्या पुढील वर्गात घेऊ तर पट्टी ओप्टीप्रेपच्यादृष्टीने तुम्ही विलगीकरण ही प्रक्रिया आता साध्य केली आहे तर आता मी तुम्हाला काही साहित्य देईन त्याच्या मदतीने तुम्ही अडल्ट हिपोकॅम्पस न्यूरॉन्स वेगळे करू शकता तर आता तुम्हाला आठवत असेल मागील आठवड्यात आपण कुठे थांबलो होतो आणि मी तुम्हाला सांगितले होते कि आपण अडल्ट हिपोकॅम्पस न्यूरॉन कडे पुन्हा येऊ आता येथे आपल्याला ब्रेवरच्या कामाचा संदर्भ घ्यावा लागेल ग्रेगरी ब्रेवरने हे सर्व अडल्ट स्पाइनल कॉर्ड न्यूरॉन वर साध्य केले आहे येथे मी तुम्हाला जेम्स जे हिकमन व त्याच्या लोकांचा संदर्भ देईल कारण ते सर्व या तंत्रज्ञानाचे रचयिता आहेत सध्या जवळपास 1982 किंवा 83 यादरम्यान एक खूप छान प्रबंध आला होता की ज्यामध्ये अशा लोकांबद्दल सांगितले होते की ज्यांनी एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉन वेगळ्या केल्या मी याबद्दल अजून बोललो नाही परंतु याबद्दल मी आपल्या पुढील वर्गामध्ये लवकरच बोलेल एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉन सेपरेशन हे मी सुद्धा हाताळू शकलो असतो जर मला त्या प्रबंधाची एक प्रत मिळाली असती कारण तो खूप जुना प्रबंध आहे की ज्यामध्ये डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन वापर केला गेला आहे तर हे आहे 19 मी म्हणेल 80s आणि हे सध्याचे 2000 किंवा आसपास 2003 याप्रकारे न्यूरॉनल पेशी बाबत होणारे विलगीकरण आहे याबद्दल आपण पाहिले तर आता मी येथे थांबेल आणि पुढील वर्गामध्ये आपण अजून काही ही सेल सेपरेशनच्या तंत्रज्ञानाबाबत पाहू